गेल्या काही सत्रांमध्ये आपण फायनान्शिअल विधान विश्लेषणावर चर्चा करीत आहोत विशेषत गेल्या सत्रात आपण टीसीएसच्या विषयावर चर्चा केली आहे आपण आर्थिक विश्लेषणापेक्षा काहीसे पुढे गेलो आहोत आपण इतर माहितीही घेतली आहे आणि टीसीएसच्या गुणोत्तरांची गणना केली आहे सध्याच्या सत्रात आणि पुढच्या सत्रामध्ये आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड घेणार आहोत आम्हाला माहित आहे की ही एक प्रीमियर सूचीबद्ध कंपनी आहे बाजारातील भांडवलाच्या बाबतीत ही भारतातील सर्वात मोठी सूची बद्ध कंपनी आहे म्हणून आपण वेगवेगळ्या आधारावर कंपनीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पॅलेन्समध्ये कोणत्या प्रकारचे विश्लेषण करीत आहोत याला मूलभूत विश्लेषण म्हटले जाते विश्लेषणाचे दोन प्रकार आहेत एक मूलभूत आहे दुसरे तंत्र आहे तांत्रिक विश्लेषणामध्ये कंपनीची किंमत डेटा व्हॉल्यूम किंमतींच्या हालचाली चार्ट या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो तर मूलभूत विश्लेषणामध्ये कंपनीच्या मूलभूत गोष्टींचा अभ्यास केला जातो ज्यामध्ये कंपनीच्या फायनान्शिअल स्टेटमेंट्स आणि इतर डेटाचा समावेश असतो मूलभूत विश्लेषणाचा हा भाग कंपनी विश्लेषण म्हणून ओळखला जातो त्यानंतर उद्योग किंवा ज्या क्षेत्रांमध्ये कंपनी कार्यरत आहे त्या क्षेत्राचा अभ्यास केला जातो ज्याला उद्योग विश्लेषण म्हणतात आणि तिसरा भाग अर्थव्यवस्था विश्लेषण म्हणून ओळखला जातो जेथे संपूर्ण देश किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो आता हे तिन्ही घटक कंपनीच्या कामगिरीवर परिणाम करतात अर्थात आपण उद्योग किंवा अर्थ व्यवस्थेच्या विश्लेषणाच्या तपशीलात जाऊ शकणार नाही परंतु मुख्यत्वे गुणोत्तरांवर आधारित कंपनीचे विश्लेषण कसे करावे यासाठी आपण प्रयत्न करू तर आता आपण RIL आरआयएल पाहू या आपल्याला माहिती आहे की एमडी सीईओ आणि अध्यक्ष मुकेश अंबानी आणि कंपनी सेक्रेटरी के सेतुरामन आहेत ऑडिटर चतुर्वेदी आणि शाह आहेत कंपनीचे हे काही तपशील आहेत कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे किंमत 1255 रुपये आहे ही मे 2019 मध्ये आहे आठवड्याच्या दरम्यान टक्केवारी बदल वगैरे देण्यात आला आहे लाखोंच्या तुलनेत मार्केट कॅप 3161428 आहे आपण पाहू शकता की कंपनीचे शेअर्स खूपच लिक्विड आहेत शेअर्सची संख्या 6503 दशलक्ष आहे आता आपण शेअर होल्डिंग पॅटर्न कडे जाऊया ती एक भारतीय कंपनी आहे प्रमोटर्सच्या शेअर होल्डिंगची टक्केवारी 45 टक्के आहे ही मुकेश अंबानी समूहाची कंपनी आहे भारतीय संस्थांमध्ये सुमारे 12 टक्के परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार 18 टक्के आहेत त्यांनी परदेशात सिक्युरिटीज जारी केल्या आहेत म्हणूनच एडीआर किंवा जीडीआर 3 2 टक्के आहे फ्री फ्लोट २० टक्के आहे फ्लोट म्हणजे काय म्हणजेच हे असे शेअर्स आहेत जे मार्केट मध्ये जवळपास 20 टक्के आहेत भागधारकांची संख्या दिली आहे मला वाटते की भारतातील कोणत्याही कंपनी साठी ही सर्वात मोठी संख्या आहे 2790000 प्रवर्तकांनी दिलेली शेअर्सची टक्केवारी 0 टक्के आहे आता आपण शेअर बाजारा च्या आकडेवारीवर नजर टाकू या गेल्या 5 वर्षातील ही उच्च व कमी किंमती आहेत मागील 5 वर्षांपासून सरासरी किंमत देखील दिली जाते वर्षाच्या अखेरीस कोट्यावधींच्या शेअर्सचे थकबाकी दिलेली आहे समभागांच्या संख्येत तुम्हाला काही हालचाल दिसते का होय जर आपण मागील 2 वर्ष पाहिली तर 2958 वरून 5921 पर्यंत मोठी वाढ झाली आहे आणि ते म्हणजे बोनस समभागांच्या नवीन अंका मुळे तर त्यांनी बोनस ईएसओएस रूपांतरण वगैरे दिला आहे तर दरवर्षी थोड्या प्रमाणात Emplyees Stock Option Scheme ईएसओएस दिले जातात आणि यावर्षी बोनस मुळे तो हिस्सा वाढल्यासारखं दिसते आहे या कालावधीत सरासरी बाजार भांडवल देखील दिले गेले आहे हजारोंच्या संख्येने कर्मचार्यांची संख्या खूपच जास्त आहे त्याचे 23000 कर्मचारी आणि आता ते 187000 कर्मचारी आहेत आता ठराविक कालावधीत एकूण वेतन दिले गेले आहे मला असे वाटते की यासाठी कर्मचार्यांची संख्या सुधारण्यासाठी थोडीशी आवश्यकता आहे तर आपण कर्मचार्यांच्या संख्येत सुधारणा करू आता निव्वळ विक्री त्या कालावधी तील निव्वळ विक्री डेटा आपण पाहू शकता की मार्च 14 पासून प्रत्यक्षात निव्वळ विक्री थोडी कमी झाली आहे आणि गेल्या वर्षी पुन्हा निव्वळ विक्रीत वाढ झाली आहे इतर उत्पन्नही स्थिर आहे पहिल्या 3 वर्षात एकूण महसूल खाली आला आणि नंतर ते तेलाच्या व्यवसायात आहेत हे समजून घेतले तर तेलाच्या किंमती चढ उतार होतात एकूण नफा आश्चर्यकारक पणे एक स्थिर स्थिर चिन्ह दर्शवतो एकूण नफा मागील वर्षात वगळता सर्व वर्षांमध्ये कमी जास्त प्रमाणात वाढला आहे आणि त्यामध्ये थोडीशी घट झाली आहे आणि पुन्हा ते 544 वर पोचले आहेत डेप्रिसिएशन ही एक मोठी रक्कम आहे टीसीएसच्या तुलनेत ते जास्त का आहे मुख्य म्हणजे ती एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्याने त्यांच्याकडे मुबलक संपत्ती आहे तर डेप्रिसिएशन 112 आहे ती आता वाढून 167 झाली आहे व्याज खर्चही जास्त आहे आणि तो बर्यापैकी वाढला आहे करापूर्वी होणारा नफा हळूहळू वाढत आहे मायनॉरिटी इंटरेस्टचे व्याज देखील खूपच जास्त आहे आणि हे मायनॉरिटी इंटरेस्टचे व्याज त्यांच्या सहाय्यक कंपन्यांमधील इतर लोकांच्या हिस्सेदारीमुळे आहे मार्च 14 मध्ये एक विलक्षण उत्पन्न आहे मागील 2 वर्षांच्या करांमध्ये वाढ झाली आहे हे आपण इतर कोणत्याही वर्षाच्या करांमध्ये विलक्षण उत्पन्न मिळवू शकत नाही आणि करा नंतर नफा देखील कमीतकमी सातत्याने वाढला आहे लाभांश आकडेवारी गेल्या काही वर्षांत दिली आहे ठीक आहे म्हणून करा नंतर नफा आणि आपण फक्त वर्षानुवर्षे लाभांशाची अंदाजे आकडेवारी घेतली आहे तर हा त्यांचा उत्पन्न डेटा आहे आता याचा उपयोग करून आपण काही महत्त्वपूर्ण गुणोत्तरांची गणना करू शकतो प्रथम म्हणजे सकल मार्जिन गुणोत्तर तर सूत्र काय आहे आपल्या लक्षात आहे विक्री तून विभागलेला हा एकूण नफा आहे तर मार्च14 साठी हे 8 टक्के आहे कृपया सर्व वर्षभर माझ्याबरोबर याची गणना करा तर ते 8 होते नंतर 9 नंतर 17 15 आणि 13 होतील तर आपण पाहू शकता की मार्च 16 मध्ये त्यांचे एकूण नफ्याचे प्रमाण लक्षणीय वाढविण्यात सक्षम झाले एकूणच त्यांच्यात चांगले मार्जिन आहे जरी ते निरंतर बदलत असले तरी ते बर्याच व्यवसायामध्ये आहेत परंतु मुख्यत तेल शुद्धीकरणात तेलाच्या किंमतींमध्ये होणारे बदल एकूण मार्जिनमधील बदलांसाठी जबाबदार असू शकतात पुढे Earning Before Dividend Interest Tax Amortisation EBDITA आहे आता ईबीडीटा चा विस्तार काय आहे अवमूल्यन व्याज कर आणि डेप्रिसिएशनपूर्वी उत्पन्न हा रोख परिचालन नफा आहे आता आम्हाला एकूण नफा देण्यात आला आहे जो जवळपास कार्यरत नफ्यासारखा आहे आणि आम्हाला करा पूर्वी नफा देखील देण्यात आला आहे तर कराच्या आधीच्या नफ्यात आपण EBDITA मिळवण्यासाठी व्याज आणि डेप्रिसिएशन जोडू Profit Before Tax पीबीटी व्याज अवमूल्यन ही EBDITA आहे आपण निव्वळ विक्रीने त्याचे विभाजन करू तर कालावधीत ते मार्च 14 मध्ये सुमारे 10 टक्के आहे ते 9 ते 20 हळूहळू वाढले आहे आणि नंतर ते कमीतकमी स्थिर झाले आहे ते खाली गेले आहे त्यांच्या ऑपरेटिंग नफ्यातून मिळणारी रोख रक्कम जाणून घेण्यासाठी आता ही एक महत्त्वाची व्यक्ती आहे आता पुढील एक निव्वळ नफा मार्जिन आहे आपल्या सर्वांना विक्री वरील सूत्र नफा माहित आहे परंतु येथे विक्री ऐवजी आपण एकूण महसूल घेऊ तर निव्वळ नफा 5 टक्के होता तो आता 10 टक्क्यांपर्यंत वाढला आहे आता आम्हाला 8 71 टक्के इतका फायदा झाला आहे कारण मुख्यत्वे स्थूल मार्जिनमुळेच परंतु इतर उत्पन्न आणि इतर आकडेवारी सुद्धा लक्षात घेतली जाते आता बॅलन्स शीट डेटा वर जाऊ आता गेल्या वेळी आपण टीसीएसचा अभ्यास केला होता परंतु हे महत्त्वाचे आणि मनोरंजक आहे कारण ही एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ज्याची अधिक आकडेवारी आहे कारण ती विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करते आता आपण पाहू शकता की त्यांची सध्याची मालमत्ता जी खाली पडली आणि पुन्हा चालू दायित्वे वर गेली आहेत जर आपण गुणोत्तर पाहिले तर लक्षात येईल की त्यांची सध्याची देयता मार्च 18 मधील चालू मालमत्तेपेक्षा खूपच जास्त आहेत एक दिवस म्हणून यादी तयार केली जाते कारण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्याने त्यांची यादी खूपच जास्त राखली जाते ती आता 48 वरून 64 पर्यंत वाढली आहे आणि ती पुन्हा खाली 56 पर्यंत गेली कर्जदार 8 5 6 10 आणि 16 हे खूपच कमी दिवस आहेत तर आपणास हे समजेल की त्यांची पत धोरणे अतिशय कठोर आहेत ते जवळजवळ रोख आधारावर किंवा अगदी कमी पतात विक्री करीत आहेत परंतु आता ते 16 दिवसां पर्यंत गेले आहे त्यांच्याकडे निव्वळ निश्चित मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहे आणि स्थिर मालमत्तेत सातत्याने वाढ आहे जी आता 5909 आहे भाग भांडवल कमी अधिक प्रमाणात स्थिर राहिले आहे परंतु गेल्या वर्षात ही वाढ झाली आहे नि शुल्क राखीव रक्कम खूप जास्त आहे नि शुल्क साठा जास्त आहे कारण सातत्याने त्यांचा चांगला नफा होतो नेट वर्थ देखील माफक प्रमाणात आहे टीसीएससारखी शून्य कर्ज कंपनी नसलेली दीर्घकालीन कर्ज ही एक दीर्घकालीन कर्ज आहे जरी कर्ज इक्विटीचे प्रमाण फार जास्त नसले तरी आपण आताचे गुणोत्तर मोजू 5 वर्षांच्या कालावधीत त्यांची एकूण मालमत्ता दुप्पट आहे आता आपण दोन महत्त्वपूर्ण गुणोत्तरांची गणना करूया ते म्हणजे कर्ज इक्विटी आणि चालू प्रमाण तर आपल्याला कर्ज इक्विटीचे सूत्र माहित आहे की ते कर्ज यावरच आहे तर दीर्घ मुदतीचे कर्ज निव्वळ किमतीचे 0 50 ने विभाजित केले एकतर ती टक्केवारी म्हणून किंवा या वेळी अपूर्णांक म्हणून व्यक्त केली जाऊ शकते हे अपूर्णांक म्हणून ठेवूया तर त्याचे 0 51 म्हणजे इक्विटीच्या एका रुपयासाठी 50 पैसे म्हणजे दीर्घ मुदतीच्या कर्जाची रक्कम जर आपण सर्व 5 वर्षांची तुलना केली तर कर्ज इक्विटीचे प्रमाण 0 61 पर्यंत वाढते ते आता मार्च 18 पर्यंत खाली आले आहे आता आपणास माहित आहे की करंट रेशो म्हणजे करंट असेट्स भागिले करंट लायबिलिटी ते 1 31 वर खूपच उच्च होते आणि आता ते 0 59 वर कमी झाले आहे विशेषतः आपण पहाल की करंट लायबिलिटीमध्ये वाढ झाल्यामुळे करंट रेशो कमी होत आहे आता जर आपल्याला आठवत असेल की आपण प्रमाणित प्रमाण 21 च्या संदर्भात चर्चा केली होती तर रिलायन्स उद्योगात प्रमाण प्रमाणपेक्षा खूप कमी वर्तमान प्रमाण आहे जोपर्यंत उच्चतेचे पत रेटिंग असलेली एक मोठी कंपनी आहे तरीही तरलतेचा संबंध आहे म्हणून ही थोडी समस्या प्रधान असू शकते तर कमी असलेल्या करंट असेट्स सह ते व्यवस्थापित करण्यास सक्षम आहेत विशेषतः गेल्या वर्षांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये करंट लायबिलिटीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे ज्याचा पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे आता तिसर्या भागामध्ये कॅश फ्लो देण्यात आला आहे गेल्या वर्षात तुम्ही पाहू शकता की ऑपरेशन्समधून मिळालेल्या रोख रकमेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे गुंतवणूकीतून रोख रक्कम कमी जास्त प्रमाणात ठेवली जाते जरी मार्च 15 मध्ये हे लक्षणीय नकारात्मक होते जे सकारात्मक चिन्ह परंतु बर्याच वर्षांत एक आरआय काही किंवा इतर गुंतवणूक करण्यास सक्षम आहे आर्थिक घडामोडींशी संबंधित रोखीचा प्रवाह ही कमी जास्त प्रमाणात चढउतार असला तरीही एकूण आकाराच्या तुलनेत कमी अधिक स्थिर आहे ते खूप जास्त नाही आणि निव्वळ कॅश फ्लो वजा 160 वजा झाला नंतर तो वजा 220 झाला आणि गेल्या वर्षी तो 12660 झाला आता एकत्रित गुणोत्तरांची गणना करू पहिले व्याज कव्हरेज रेश्यो म्हणजे आता आपल्याला काय सूत्र आठवते आपण पाहतो की व्याज किती चांगले व्यापलेले आहे तर किती वेळा ते व्याज देतात भाजकातील व्याज आणि अंकात नफा तर तुम्ही कोणता नफा घ्याल आपण पीएटी घेणार का नाही कारण आपण व्याज देण्यापूर्वी नफा घ्यावा लागतो आणि त्या रक्कमेवर आपण व्याज देऊ शकतो तर आपण पीबीआयटीची गणना करू पीबीटी दिली आहे की आपल्याला पीबीआयटी मिळेल यामध्ये व्याज समाविष्ट केले आहे व्याजाने विभाजित व्याज भरण्यासाठी हा नफा उपलब्ध आहे तर तुम्हाला 8 28 मिळेल तर तेथे एक योग्य कव्हरेज आहे जरी त्यांना नफा खूप जास्त असल्याने त्यांना पेमेंट्स मिळाल्या आहेत परंतु आता कव्हरेज 8 आहे ती आता किंचित कमी झाली आहे पुढील एक कार्यक्षमता संबंधित गुणोत्तर आहेत आपण येथे नुकतेच एक गुणोत्तर विचारात घेतले आहे ते म्हणजे स्थिर मालमत्ता गुणोत्तरांची विक्री म्हणूनच हे दर्शविते की विक्री साठी आपण आपल्या निश्चित मालमत्तेचा किती कुशलतेने वापर करत आहात तर विक्री निश्चित मालमत्तेद्वारे विभागली जाते हे कार्य संबंधित असल्याने आपण प्रामुख्याने केवळ निव्वळ विक्रीवर विचार करीत आहोत आणि एकूण महसूल घेत नाही तर आपण येथे काय पहात आहात या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे हे प्रमाण 1 81 होते विशेषत मार्च16 पासून ते खाली आले आहे आणि नंतर ते स्थिर झाले आहे 0 जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर त्यांच्या निश्चित मालमत्तेत विक्रीत बरीच वाढ झाली आहे विक्री कमी झाली आहे आणि आता विक्री सतत वाढत आहे पण ही एक अतिशय जटिल कंपनी आहे तर आम्हाला काहीही माहित नाही ते कदाचित नवीन निश्चित मालमत्ता तयार करीत असतील परंतु सध्या उपलब्ध आकडेवारी वरून दिसून येते की उपयोगाची कार्यक्षमता काही अंशी कमी झाली आहे आता Return on Total Assets रोटा म्हणून लोकप्रिय असलेल्या मालमत्तेवर परत जा जेथे आपण एकूण मालमत्ता नफा निर्माण करण्यासाठी कशा वापरल्या जातात हे मोजण्याचा प्रयत्न करू तर आपण एकूण मालमत्तांवर पीएटी घेऊ एकूण मालमत्तांद्वारे पीएटी विभाजित तर आपल्याला 0 52 मिळेल तर आपण 0 05 पाहू शकता आणि आपण ते टक्केवारीत रूपांतरित केले तर ते अधिक अर्थपूर्ण आहे तर 5 टक्के ते 4 42 पर्यंत खाली आलेला परतावा होता ही काही घसरण होत नाही परंतु एकूण मालमत्त्तेच्या परताव्या मध्ये थोडीशी घसरण म्हणजे पुढची इक्विटीवरील परतावा तर इक्विटी म्हणजे मालकांचे फंड आणि ते काय नफा उत्पन्न करण्यास सक्षम आहेत तर नेट वर्थवर पीएटी तर 11 32 टक्के परतावा होता आणि आता तो कमी अधिक प्रमाणात स्थिर झाला आहे तो 12 29 झाला आहे म्हणूनच जर तुम्हाला टीसीएस आठवत असेल तर इक्विटीवरील परतावा रिलायन्स साठी काही प्रमाणात कमी आहे आता पुढची रक्कम म्हणजे Return on Capital Employed आरओसीई म्हणून ओळखल्या जाणार्या भांडवलावर परत येते किंवा कधीकधी आरओआय म्हणून ओळखले जाते जेथे आपण एकूण परतावा घेऊ आणि एकूण फंडांचे कर्ज आणि इक्विटी घेऊ तर तुम्हाला फॉर्म्युला आठवत आहे का अंशात आपण पीबीटी ऍड बॅक इंटरेस्ट लाँग टर्म डेट प्लस इक्विटीद्वारे विभाजित करू तर 10 61 टक्के टीसीएसच्या बाबतीत ही कमी शून्य कर्ज कंपनी होती परंतु रिलायन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्याने कर्जाचे वाजवी प्रमाण असते तर तुम्ही पाहु शकता की भांडवलावरील परतावा थोडा कमी आहे आणि आता काही कालावधीत परतावा 13 टक्क्यांपर्यंत गेला आहे हे लक्षात ठेवा की मॅन्युफॅक्चरिंगचा अभ्यास करणे मनोरंजक आहे कारण आपल्याला कर्ज अधिक इक्विटी मिळते आणि आपण भांडवलाच्या संरचनेबद्दल चर्चा केली जर आपल्याला भांडवलाची रचना माहित असेल तर कर्जाचे प्रमाण जास्त असेल तर परतावा वाढतो ज्याला इक्विटीवरील व्यापार म्हणून ओळखले जाते आता आपण येथे पाहू शकता की कंपनी काही प्रमाणात कर्जाची थकबाकी घेऊन भांडवलावरील परतावा सुधारण्यास काही प्रमाणात सक्षम झाली आहे परंतु टीसीएसच्या बाबतीत जर तुम्हाला आठवत असेल तर करांच्या परिणामामुळे भांडवलावरील परतावा जास्त होता आता पुढील विक्री एकूण निव्वळ कार्य भांडवल आहे तर कार्य शील भांडवल म्हणजे सीए वजा सीएल हे विक्री 0 08 ने विभाजित केले आहे आपण ते टक्केवारी म्हणून देखील घेऊ शकता म्हणजेच विक्रीच्या भांडवलाच्या जवळपास 8 टक्के निव्वळ कार्यरत भांडवल आहे आपण हे पाहू शकता की हे अतिशय मनोरंजक आहे ते 8 टक्क्यांपासून वजा 32 टक्क्यांपर्यंत गेले आहे आता त्याचे कारण काय असू शकते कारण त्यांच्या करंट लायबिलिटी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर करंट असेट्स आणि लायबिलिटी पहा करंट लायबिलिटी करंट असेट्स पेक्षा खूपच जास्त आहेत तर ते नकारात्मक कार्यरत भांडवलाच्या परिस्थितीत आहेत हेच कारण आहे की गेल्या 3 वर्षांत हे प्रमाण नकारात्मक झाले आहे तर खरोखर मनोरंजक प्रमाण हे 8 टक्के होते नंतर 1 टक्क्यांपेक्षा कमी झाले आणि मागील 3 वर्षात त्याचे नकारात्मक जर तुम्ही सध्याचे गुणोत्तर पाहिले तर तुम्हाला दिसेल की तो 1 31 ते 0 59 पर्यंतचाच परिणाम विक्रीच्या बाबतीत होता जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला ते मिळत असलेल्या या गुणोत्तरातून मिळवता येईल तर आपण येथे थांबू पुढच्या सत्रात आपण उर्वरित गुणोत्तरांची गणना सुरू ठेवू नमस्ते